प्रोग्रामशी संबंधित अधिक समस्यांचा शोध घेण्यासाठी जीसीडी च्या उदाहरणासह पुढे जाऊया आपण जीसीडीच्या मूलभूत व्याख्येस सुरुवात केली ज्यामध्ये आपण सर्वप्रथम m च्या सर्व फ़ॅक्टरची गणना केली पाहिजे ती एका लिस्टमध्ये साठवली पाहिजे n च्या सर्व फ़ॅक्टरची गणना केली पाहिजे दुसर्या लिस्टमध्ये संग्रहित केली पाहिजे या दोन लिस्टमधून कॉमन फ़ॅक्टर ची लिस्ट काढा आणि या कॉमन फ़ॅक्टर लिस्ट मधून सर्वात मोठा फ़ॅक्टर द्या पहिले सिम्पलीफिकेशन हे होते की आपण प्रत्यक्षात 1 आणि m आणि n च्या कमीतकमी एकच पास करू शकतो m आणि n च्या घटकांची स्वतंत्रपणे गणना न करता कॉमन फ़ॅक्टर च्या लिस्टची थेट गणना करू शकतो त्यानंतर आपण निरीक्षण करतो की आपल्याला कॉमन फ़ॅक्टरच्या या लिस्टची आवश्यकता नाही कारण आमचे हित फक्त सर्वात मोठ्या कॉमन फ़ॅक्टर मध्ये आहे आपण आतापर्यंत एकाच नावावर पाहिलेल्या सर्वात मोठ्या कॉमन फ़ॅक्टरचा मागोवा ठेवू शकतो आणि शेवटी त्याचा रिपोर्ट देऊ शकतो आमचे फायनल सिम्पलीफिकेशन हे होते की जर आपल्याला सर्वात मोठ्या कॉमन फ़ॅक्टर मध्ये स्वारस्य असेल तर आपण सुरुवातीपासून नव्हे तर शेवटी सुरू केले पाहिजे 1 पासून सुरू होण्याऐवजी आणि m आणि n च्या किमान वरच्या दिशेने काम करण्याऐवजी किमान m आणि n सह प्रारंभ करणे एकावर काम करणे चांगले आहे आणि जेव्हा आपल्याला एक कॉमन फ़ॅक्टर सापडतो तेव्हा आपण त्याबद्दल रिपोर्ट करतो आणि बाहेर पडतो नेहमी लक्षात ठेवा की 1 हा एक कॉमन फ़ॅक्टर असण्याची हमी आहे म्हणून जेव्हा आपण कमीतकमी m आणि n पासून सुरुवात करतो आपल्याला इतर कोणतेही कॉमन फ़ॅक्टर दिसत नसतील तरीही आपल्याला खात्री आहे की आपल्याला एक मिळेल आणि आपण योग्यरित्या बाहेर पडू आपण हे लक्षात घेतले की ही भिन्न आवृत्ती पूर्वीच्या आवृत्त्यांपेक्षा सोपी असली तरी गणनेच्या दृष्टीने त्या सर्वांची कार्यक्षमता सारखीच आहे म्हणजे ते आपल्याला सर्वात वाईट परिस्थितीत 1 आणि किमान m आणि n च्या दरम्यानच्या सर्व संख्यांमधून कॉमन फ़ॅक्टर शोधण्यापूर्वी पुढे किंवा मागे चालवण्यास भाग पाडतील प्राचीन ग्रीक लोकांच्या वेळी मॉडेम टर्मिनॉलॉजि मधील शक्यतो पहिला अल्गोरिदम युक्लिडने शोधला होता आणि तो या समस्येसाठी होता - जीसीडी युक्लिडने जे सांगितले ते खालीलप्रमाणे होते समजा आपल्याकडे एक विभाजक d आहे जो m आणि n या दोन्हीला विभाजित करतो म्हणून हे एक सामान्य विभाजक आहे आणि आपण अशा सर्वात मोठ्या d साठी शोधत आहोत युक्तिवादासाठी असे गृहीत धरूया की m हे n पेक्षा मोठे आहे म्हणून जर d ने m आणि n या दोन्हीला विभाजित केले आपण m d वेळा आणि n ला b वेळा d म्हणून लिहू शकतो म्हणून m हे d चे मल्टिपल आहे आणि म्हणून n आहे जर आपण समीकरणे वजा केली तर डाव्या हाताला m वजा n आहे आपण m घेतो आणि m मधून n वजा करतो आपण b d पासून a d वजा करतो m वजा n हे d वजा b d च्या बरोबरीचे आहे परंतु d ही एक सामान्य संज्ञा असल्याने याचा अर्थ m वजा n म्हणजे वजा b वेळा d आहे इथेच आपण m पेक्षा n जास्त आहे असे गृहितक वापरत आहोत त्यामुळे वजा b ही पॉसिटीव्ह संख्या असेल पण लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे m वजा n हे d चे गुणक देखील आहे दुसऱ्या शब्दांत जर d m आणि n दोन्ही विभाजित करते तर ते m वजा n देखील विभाजित करते आणि d हा m आणि n चा सर्वात मोठा विभाजक असल्याने d हे सर्वात मोठे विभाजक देखील आहे जे m n आणि m वजा n साठी सामान्य आहे दुसऱ्या शब्दांत m आणि n चे जीसीडी हे दोघांच्या छोट्या जीसीडी सारखेच आहे म्हणजे n आणि m आणि n चा फरक m वजा n आपण याचा वापर जीसीडी शोधण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यासाठी करू शकतो युक्लिड अल्गोरिदम Euclid's algorithm ची पहिली आवृत्ती येथे आहे m हे n पेक्षा मोठे आहे असे गृहीत धरून m n च्या जीसीडी मूल्य विचारात घ्या जर n आधीच m चा भागाकार असेल तर आपण पूर्ण केले आणि n परत केले अन्यथा आपण समस्येचे रूपांतर एका नवीन मध्ये करतो आणि m आणि n च्या जीसीडी ची गणना करण्याऐवजी आपण सुरू केलेल्या n आणि m वजा n च्या जीसीडी ची गणना करतो आणि त्याऐवजी ते मूल्य परत करतो येथे या कल्पनेची पायथन मधील अंमलबजावणी आहे येथे काही नवीन वैशिष्ट्ये सादर केली आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहूया पहिले हे विशेष स्टेटमेंट आहे जे चिन्ह हॅश ने सुरू होते पायथनमध्ये या प्रकारच्या स्टेटमेंटला कंमेंट म्हणतात कंमेंट हे एक स्टेटमेंट आहे जे आपण प्रोग्राम वाचत असलेल्या व्यक्तीवर काय चालले आहे हे स्पष्ट करण्यासाठी प्रोग्राममध्ये ठेवले आहे परंतु प्रोग्राम कार्यान्वित करणाऱ्या संगणकाद्वारे त्याकडे दुर्लक्ष केले जाते हे स्टेटमेंट म्हणते की आपण असे गृहीत धरत आहोत की m हे n पेक्षा मोठे किंवा समान आहे हे आपल्याला सांगते की जेव्हा प्रोग्राम चालू राहतो तेव्हा हे गृहितक असते अर्थात हे शक्य आहे की जीसीडी मागवणाऱ्या व्यक्तीला याची जाणीव नसेल म्हणून ते कदाचित n पेक्षा लहान m ने हे इन्व्होक करतील आणि म्हणून आपण त्याचे निराकरण करू ही पायथनसाठी एक विशेष प्रकारची असाइनमेंट आहे हे इतर बर्याच प्रोग्रामिंग भाषांमध्ये नाही मुळात आपल्याला m आणि n मूल्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला त्यांची एक्सचेन्ज करायची आहे आपल्याला m चे नवीन मूल्य n चे जुने मूल्य आणि n चे नवीन मूल्य m चे जुने मूल्य बनवायचे आहे जेणेकरून m आणि n चुकीच्या क्रमाने असतील तर आपण त्यांना उलट करू हे पायथन स्टेटमेंट काय करते ते मूल्यांची एक जोडी घेते आणि ते एकाचवेळी असाइनमेंट करते n चे मूल्य m च्या मूल्यामध्ये जाते आणि m चे मूल्य n च्या मूल्यामध्ये जाते आता हे महत्वाचे आहे की ते एकाच वेळी आहे तुम्ही ते दोन्ही क्रमाने केले जर तुम्ही प्रथम n चे मूल्य m मध्ये कॉपी केले तर n चे जुने मूल्य गमावले आहे तुम्ही m चे जुने मूल्य n च्या नवीन मूल्यामध्ये कॉपी करू शकत नाही कारण तुम्ही ते गमावले आहे कल्पना करा की तुमच्याकडे दोन मग पाणी आहे आणि तुम्हाला त्यांच्या सामग्रीची एक्सचेन्ज करायची आहे आता तुम्हाला जागा बनवायची आहे जागा झाल्याशिवाय तुम्ही त्यामध्ये ओतू शकत नाही आणि जागा झाल्यावर तुम्ही त्यामध्ये ओतू शकत नाही म्हणून तुम्हाला साधारणपणे तिसऱ्या मगची गरज आहे प्रथम हे येथे ट्रान्सफर करणे आणि सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे आणि नंतर हे तेथे ट्रान्सफर करणे आवश्यक आहे आणि नंतर ते परत कॉपी करणे आवश्यक आहे हा सामान्य मार्ग आहे की बहुतेक प्रोग्रामिंग भाषा तुम्हाला दोन मूल्यांची एक्सचेन्ज करण्यास सांगतील परंतु पायथन मध्ये निफ्टी वैशिष्ट्य आहे ज्याद्वारे आपण मूल्यांची एक जोडी घेऊ शकता आणि एकाच वेळी त्यांना अपडेट करू शकता आणि विशेषतः अपडेट हे एक अतिरिक्त तात्पुरती जागा असल्याची चिंता न करता मूल्य पार्क करण्यासाठी आपल्याला एकाच वेळी मूल्यांची एक्सचेन्ज करण्याची परवानगी देते आपण गृहीत धरलेली ही अट समाधानी आहे हे सुनिश्चित करण्यासाठी पहिला भाग आहे आता आपण अल्गोरिदम पाहू जर m ने n ला विभाजित केले तर रिमेंडर 0 असेल n हे जीसीडी असल्याचे आढळले आहे आणि आपण n रिटर्न करतो जर असे होत नसेल तर आपण शेवटच्या स्लाइडमध्ये शोधलेल्या गोष्टीकडे परत जाऊ आणि n च्या gcd आणि m minus n मधील फरक मोजणार आहोत आपण n आणि m वजा n च्या gcd ची गणना करू इच्छितो आपण m वजा n या फरकाची गणना करतो आणि हे इन्व्होक करू शकतो परंतु हे शक्य आहे उदाहरणार्थ जर m हे 97 आणि n हे 2 असेल तर फरक 95 असेल फरक n पेक्षा खूप मोठा असू शकतो आणि आपण पहिल्या क्रमांकासह मोठी संख्या या फंक्शनला कॉल करू इच्छितो म्हणून आमचे फंक्शन याची काळजी घेत असले तरीही आपण हे सुनिश्चित करू आपल्याला gcd ला n आणि m वजा n सह कॉल करायचा आहे त्याऐवजी आपण gcd ला n च्या कमाल मूल्यासह आणि प्रथम अर्ग्युमेण्ट म्हणून फरक आणि n चे किमान मूल्य आणि फरक असे कॉल करू त्यामुळे दोन मूल्यांपैकी मोठी मूल्ये आधी जातील आणि दोन मूल्ये लहान असतील हे फंक्शन नवीन जीसीडी रिटर्न करेल हे एक उदाहरण आहे जे आपण नंतर पाहू ज्याला रिकर्सन म्हणतात रिकर्सन म्हणजे आपण लहान समस्या सोडवून या समस्येचे निराकरण करणार आहोत आणि या प्रकरणात ते उत्तर वापरून थेट आमच्या वर्तमान समस्येचे उत्तर मिळवतो आपल्याला m आणि n चे gcd सोडवायचे आहे m आणि n च्या gcd च्या ऐवजी आपण n आणि m वजा n चा gcd सोडवतो आणि जे काही उत्तर देते ते gcd म्हणून रिटर्न करतो म्हणून आपण फक्त लहान मूल्यांसह फ़ंक्शन इनवोक करतो आणि नंतर आपण ते रिटर्न करतो आता जेव्हा तुम्ही रिकर्सिव्ह कॉल करता तेव्हा ते व्हाईल लूप प्रमाणे असते ते पुन्हा फंक्शनला इनवोक करेल त्या बदल्यात लहान फंक्शन वगैरे इनवोक करेल तुम्हाला याची खात्री करावी लागेल की हा क्रम ज्यामध्ये gcd वेगवेगळ्या मूल्यांसह gcd ला कॉल करत राहतो तो स्टोपिंग पॉईंट शिवाय इन्फिनिट प्रोग्रेशनकडे जात नाही औपचारिकपणे आपल्याला हे सुनिश्चित करायचे आहे की m विभाजित करणारा n शोधण्याची हमी आहे म्हणून gcd प्रत्यक्षात स्वतःला कॉल न करता बाहेर पडते अखेरीस आपण या टप्प्यावर पोहोचू आता तुम्ही इथे बघितले तर की जीसीडी कडे पाठवलेली मूल्ये लहान होत आहेत आता आपण m वजा n साठी काय घेऊ शकतो मूल्य काय असू शकते ते 0 असू शकते का जर m वजा n 0 असेल तर m म्हणजे n च्या बरोबरीचा असेल जर m n च्या बरोबरीचा असेल तर निश्चितपणे m n ने विभाजित होईल m वजा n 0 असेल तर ते बाहेर पडू शकले असते म्हणून ते 0 असू शकत नाही ते किमान 1 असणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा आपण या फ़ंक्शनला m वजा n म्हणतो तेव्हा ते किमान एक असते दुसरीकडे प्रत्येक वेळी आपण लहान मूल्यांवर पोहोचत असतो आपण काही मूल्यांसह प्रारंभ करतो आणि m वजा n कमी होत राहतो प्रत्यक्षात 1 वर पोहोचल्यावर काय होते जेव्हा ती 1 पर्यंत पोहोचते तेव्हा 1 इतर प्रत्येक संख्येला विभाजित करते म्हणून m percent n किंवा m ने n ला विभाजित केले तर रिमेंडर 0 असेल म्हणून आपण 0 ची gcd रिटर्न करू दुसऱ्या शब्दांत आपण हमी दिली होती आपण फंक्शन इनवोक करतो ती संख्या कमी केल्याने अखेरीस जीसीडी संपेल तेथे कॉल येईल हे महत्वाचे आहे आणि आपण नंतर याकडे परत येऊ पण जेव्हाही तुम्ही यासारखे फंक्शन लिहाल तेव्हा तुम्हाला खात्री करावी लागेल की एक बेस केस आहे जे तुम्ही कुठूनही सुरू केले तरीही मर्यादित टप्प्यांत पोहोचेल हे युक्लिड अल्गोरिदम Euclid's algorithm आहे पहिली आवृत्ती जिथे आपण पाहतो की m आणि n च्या gcd ची जागा gcd n आणि m minus n ने घेता येते आपण या विशिष्ट अंमलबजावणीमध्ये तीन गोष्टी आहेत आपण आमच्या कोडमध्ये कंमेंट कशी द्यावी हे पाहिले आहे आपण पाहिले आहे की पायथन एकाच वेळी दोन व्हेरिएबल्स अपडेट करण्याची परवानगी देतो म्हणून m स्वल्पविराम n समान n स्वल्पविराम m आपण हे देखील पाहिले आहे की करंट फंक्शन्सची गणना करण्यासाठी आपण समान फंक्शन नवीन अर्ग्युमेण्टसह वापरू शकतो म्हणून असे म्हणण्यास हरकत नाही की m आणि n च्या gcd ची गणना करण्यासाठी gcd ची गणना इतर काही मूल्यांवर करतो आणि माझे उत्तर रिटर्न करण्यासाठी ते उत्तर वापरतो चला या अल्गोरिदमची वेगळी आवृत्ती पाहू जिथे आपण रिकर्सिव्ह कॉल ला थोड्या वेळाने बदलतो आपण स्टॅण्डर्ड अल्गोरिदमच्या शेवटच्या आवृत्तीत असताना पाहिले आपण minimum of m कॉमा n ते 1 पर्यंत मोजत होतो म्हणून आपण 0 पेक्षा जास्त आहे की नाही हे तपासत राहिलो आणि कमी करत राहिलो येथे आपण व्हाईल वापरून रिकर्षण करत आहोत येथे पहिली गोष्ट म्हणजे मी ही कंमेंट जी एका वेगळ्या ओळीत होती ती ओळीच्या शेवटी हलवली पायथन काय म्हणतो हॅश असेल तर उर्वरित ओळीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते ती एक व्हॅलिड कंडिशन पाहते आणि नंतर हॅश पाहते हे स्टेटमेंट कार्यान्वित केले जाते तेव्हा पायथन प्रोग्रामचा भाग नव्हता कंमेंट एकतर वेगळ्या ओळीत असू शकते किंवा ती एका ओळीच्या शेवटी असू शकते पायथन चालवू इच्छित असलेली कोणतीही गोष्ट तुम्ही टाकू शकत नाही कारण एकदा ती हॅश दिसली की बाकीची ओळ दुर्लक्षित केली जाईल म्हणून ती एका ओळीच्या मध्यभागी असू शकत नाही आपण एका ओळीचे मध्यभागी कंमेंट देऊ शकत नाही परंतु आपण ते वेगळ्या ओळीवर ठेवू शकता किंवा ओळीच्या शेवटी लावू शकता ही आमची कंमेंट आहे म्हणून इथपर्यंत कोणताही बदल नाही त्याशिवाय कंमेंट पोसिशन बदलली आहे आता आपण या टप्प्यावर पोहोचलो जिथे आपल्याला प्रत्यक्षात काही गणना करायची आहे या क्षणी आपल्याला n असे आढळले की n ने m ला विभाजित केले आणि आपण n रिटर्न करू शकतो आमचे रिकर्सिव्ह कोड हेच करेल आपल्याला असे n सापडले नाही तर आपल्याला काही काम करावे लागेल अट म्हणजे m ने n ला भागाकार केल्यास रिमेंडर उत्पन्न होते की नाही हे तपासणे हे चिन्हाच्या बरोबरीचे नाही हे या एक्सकॅलॅमशन मार्क सह रिटर्न आहे म्हणून हे गणिताच्या समान नाही लक्षात ठेवा की हे डबल इकवल होते जे आपण एक्वालिटीच्या गणिती चिन्हासाठी वापरतो हे इकवल नसल्याचे प्रतीक आहे m ने n ला भाग दिल्यानंतर रिमेंडर 0 नाही आपण फरक मोजण्यापूर्वी m ला जास्तीत जास्त दोन मूल्यांनी आणि n ला दोन मूल्यांच्या लहानाने बदलतो आमच्याकडे m n जोडी आहे ज्याचे आपण योग्य जीसीडी शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत प्रत्येक स्टेपवर m पेक्षा n मोठे आहे असे गृहीत धरून आपण m ला n च्या मोठ्या फरकाने आणि n ला n च्या लहान फरकाने बदलतो रिकर्सिव्ह कॉल मध्ये आपण नेमके हेच करीत आहोत आपण असे म्हणत आहोत की त्यापैकी जीसीडीची गणना करीत आहोत येथे लूप प्रभावीपणे असताना आपण म्हणत आहोत की m n च्या gcd ला जास्तीत जास्त n diff आणि किमान n diff च्या गणनेने बदला जोपर्यंत आपण प्रत्यक्षात m ला विभाजित करतो अशा स्थितीत येईपर्यंत आपण हे करत राहतो जसे आपण रिकर्षण प्रकरणात म्हटले आहे की एक बाऊंड्री केस असेल जिथे सर्वात वाईट स्थितीत n 1 होईल आणि 1 सर्वकाही विभाजित करेल तशाच प्रकारे येथे फरक कमी होत राहील फरक 0 असू शकत नाही कारण फरक 0 असेल तर तो विभागला जाऊ शकतो त्यामुळे फरक जास्तीत जास्त 1 पर्यंत खाली जाऊ शकतो जेव्हा तो एकावर येतो तेव्हा आपण पूर्ण करू शकतो आपण आधी लिहिलेल्या त्याच रिकर्सिव्ह फ़ंक्शन ची ही व्हाईल व्हर्जन आहे म्हणून जर ती मदत करत असेल तर आपण या बाजूंना पाहू शकता हे रिकर्सिव्ह काय करत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि पहा की ते मुळात तेच गोष्ट करत आहेत रिकर्षण संपली पाहिजे ही कल्पना त्या दाव्याच्या अगदी समान आहे जी आपण आधी सांगितली होती की जेव्हा तुम्ही व्हाईल लिहित असाल तेव्हा तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की तुम्ही व्हाईलची स्थिती फाल्स बनवण्याच्या दिशेने प्रगती केली आहे जेणेकरून व्हाईल बाहेर पडेल जर तुम्ही सावध नसाल तर रिकर्षण कायमस्वरूपी चालू शकते आणि तुम्ही अर्ग्युमेण्टसह ते न मागता संपुष्टात येण्याची हमी देते हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही काही कालावधीत प्रगती केली नाही तर ती कायमची चालू शकते आणि शेवटी कंडिशन फाल्स होते आपण प्रत्यक्षात यापेक्षा चांगले करू शकतो हॅन्ड एक्सिक्युशन करून यामधील एक समस्या पाहू समजा आपण 101 आणि 2 च्या gcd सारख्या काही संख्येने सुरुवात करतो आमचे अल्गोरिदम म्हणेल की हे आता फरक आणि n चे gcd झाले पाहिजे फरक 99 आहे त्यामुळे 99 आणि 2 असेल आणि मग हे 97 आणि 2 चे gcd होईल आणि असेच आपण हे सुमारे 50 स्टेप्स करत राहू आणि अखेरीस आपण 5 आणि 2 च्या gcd आणि नंतर 3 आणि 2 च्या gcd वर खाली येऊ आता आपण फरकाची गणना करतो तेव्हा आपल्याला 2 आणि 1 ची gcd मिळते त्यामुळे आता फरक लहान होईल मग या टप्प्यावर आपण उत्तर देतो की उत्तर 1 आहे म्हणून 101 मध्ये 2 चे जीसीडी करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात सुमारे 50 स्टेप्स लागतात आमच्या नैव दृष्टिकोनावरील एक टीका अशी आहे की स्वतःला संख्यांच्या प्रमाणात वेळ लागतो जर तुमच्याकडे m आणि n संख्या असतील तर आपण किमान m आणि n च्या बरोबरीच्या स्टेप्सची सामान्य संख्या घेऊ खरं तर आपण किमान पेक्षा मोठी स्टेप्स उचलतो कारण किमान 2 आहे जर तुम्ही फक्त गणक फ़ॅक्टर असाल तर आपण पाहू की 2 चा एकमेव फ़ॅक्टर 2 आहे आणि तो 101 हा फ़ॅक्टर नाही आपण सुरुवातीलाच थांबलो असतो हे प्रत्यक्षात काही प्रकरणांमध्ये आमच्या पूर्वीचे अल्गोरिदम सर्वात वाईट असल्याचे दिसते येथे एक चांगले निरीक्षण आहे समजा n m ला विभाजित करत नाही दुसऱ्या शब्दांत जर मी m ला n ने विभाजित केले तर मला एक भाग आणि रिमेंडर मिळेल मी N ला q वेळा n असे लिहू शकतो जेथे q भाग आहे आणि r रिमेंडर आहे म्हणून तुम्हाला हायस्कूल अंकगणित मधील या संज्ञा आठवत असतील N n q वेळेत जातो आणि उर्वरित r सोडतो आणि आपल्याला हमी दिली जाते की r n पेक्षा लहान आहे अन्यथा r हे आणखी एकदा जाऊ शकते ते q प्लस 1 होईल आमच्याकडे उर्वरित r आहे जे n पेक्षा लहान आहे म्हणून उदाहरणार्थ जर मी 7 म्हणतो आणि मला ते 3 ने विभाजित करायचे आहे उदाहरणार्थ हे 2 पट 3 अधिक 1 असेल तर हे माझे भाग असेल आणि हे माझे रिमेंडर असेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रिमेंडर नेहमी मी ज्याने विभागतो त्यापेक्षा लहान असते आपण पूर्वीप्रमाणे गृहीत धरूया की आपल्याकडे m आणि n या दोन्हीसाठी एक समान विभाजक आहे दुसर्या शब्दात जसे की आपण m ला d वेळा a आणि b साठी d आणि n म्हणून b वेळा d म्हणून लिहू शकतो कारण m हा d मल्टिपल आणि n आहे जर तुम्ही हे वरील समीकरणात प्लग केले तर आपण पाहतो की m जे एक वेळा d आहे ते q वेळा n च्या बरोबरीने आहे जे b पट d अधिक r आहे d डाव्या भागाला आणि d उजव्या भागाला एक भाग करते आपण सहजपणे स्वतःला पटवून देऊ शकता की d ने r देखील विभाजित केले पाहिजे तुम्हाला चित्रित करायचे असेल तर त्याबद्दल विचार करण्याचा मार्ग असा आहे की माझ्याकडे हा क्रमांक m आहे आणि मी तो n च्या युनिटमध्ये विभागू शकतो आणि नंतर येथे थोडासा आहे दुसरीकडे जर मी d बघितले तर d सर्व गोष्टींना समान रीतीने विभागते हे या प्रत्येक ब्लॉकला विभाजित करते ते संपूर्ण गोष्टीला देखील विभाजित करते जर मी d ने पुढे चालू ठेवले तर ते या बॉउंडरीवर नक्की थांबणार आहे कारण d देखील n ला विभाजित करते म्हणून d ने हे शेवटचे बिट देखील विभाजित केले पाहिजे जे r नक्की आहे दुसऱ्या शब्दांत आपण अगदी सहजपणे अर्ग्यु करू शकतो की r देखील d चा गुणक असावा d ने r देखील विभाजित केले पाहिजे d ने m ला आणि b ने n ला विभाजित केले तर d रिमेंडर m ला n ने भागले पाहिजे जसे आपण आधी फरकाने पाहिले m ला n ने भागलेला फरक बघू आता आपण म्हणत आहोत की आपण m च्या रिमेंडर भागाला n आणि d ने विभाजित केले पाहिजे आणि d n चे gcd आणि हे रिमेंडर असेल हे सुधारित आहे आणि युक्लिड ने प्रस्तावित केलेल्या अल्गोरिदमची ही वास्तविक आवृत्ती आहे फरक एक नाही तर रिमेंडर आहे हे म्हणते की m आणि n च्या gcd चा विचार करा हे गृहीत धरून m त्यांच्यापेक्षा मोठा आहे आता जर n ने m ला विभाजित केले तर आपण n रिटर्न करतो हे पूर्वीसारखेच आहे अन्यथा r ने m च्या भागासह रिमेंडर राहू द्या n ने उरलेले भाग मिळवा आणि n r ची gcd परत करा या वेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की r निश्चितपणे n पेक्षा कमी आहे येथे या स्थितीबद्दल काळजी करण्याची गरज नाही आपल्याला फरक म्हणून जास्तीत जास्त आणि किमान घेण्याची गरज नाही कारण रिमेंडर n पेक्षा कमी असण्याची हमी आहे अन्यथा n पुन्हा एकदा जाईल पूर्वीप्रमाणे आपल्याकडे याची अगदी सोपी रिकर्सिव्ह इम्पलेमेंटेशन आहे आणि हे अगदी सोपे आहे कारण जास्तीत जास्त किमान व्यवसाय करण्याची गरज नाही आपण प्रथम m आणि n फ्लिप करतो जर ते योग्य क्रमाने नसतील मग जर n ने m ला विभाजित केले तर रिमेंडर 0 असेल तर आपण n परत करतो आणि आपण पूर्ण करतो अन्यथा आपण n चे gcd आणि रिमेंडर परत करतो म्हणून हा रिमेंडर आहे लक्षात ठेवा की रिमेंडर नेहमी n पेक्षा कमी असते म्हणून आपल्याला ते फ्लिप करण्याची आणि या क्षणी जास्तीत जास्त आणि किमान घेण्याची चिंता करण्याची गरज नाही अनालॉगस टीपी रिकर्सिव्ह केलेल्या गोष्टी करण्याऐवजी व्हाईल वापरून ही संपूर्ण गोष्ट करू शकतो आपण प्रथम m आणि n यांची एक्सचेन्ज चुकीच्या क्रमाने केली तर जोपर्यंत रिमेंडर 0 नाही तोपर्यंत आपण m ला दोन संख्यांच्या छोट्या संख्येने बदलतो आणि रिमेंडर n ने बदलतो आणि आपण पुढे जातो आता आपल्याला खात्री आहे की हा रिमेंडर एकतर 0 वर जाईल परंतु जर तो 0 वर गेला तर याचा अर्थ तो विभाजित होतो किंवा जर तो 0 नसेल तर सर्वात वाईट परिस्थितीत रिमेंडर घटत राहते कारण ती नेहमी आपण सुरू केलेल्या संख्येपेक्षा लहान असते त्यामुळे ते कमी होत राहते आणि ते 1 पर्यंत पोहोचते तर पुढच्या टप्प्यात ते विभाजित होईल शेवटी आपण किमान एक रिटर्न करू आपण बघत असलेल्या उदाहरणाकडे परत गेलो तर आपण gcd 101 2 पाहिले आणि आपण ते फरक वापरून केले तर सुमारे 50 स्टेप्स लागली आता येथे जर आपण रिमेंडर केले तर r बरोबर 1 आहे जर मी 101 ने 2 ने विभाजित केले तर रिमेंडर 1 मिळेल एका टप्प्यात gcd 2 कॉमा 1 वर जाईन आणि मला 1 मिळेल तुम्ही दाखवू शकता की रिमेंडर सह ही आवृत्ती प्रत्यक्षात अंकांच्या संख्येच्या प्रमाणात वेळ घेते म्हणून जर मी शंभर अंकी संख्या म्हटली तर ती सुमारे शंभर स्टेप्स घेईल उदाहरणार्थ जर आपल्याकडे एक अब्ज संख्या असेल तर अब्जामध्ये 10 ते 9 असेल तर सुमारे दहा अंक असतील मग नैव अल्गोरिदम केले तर अब्जावधी स्टेप्सचा काही स्थिर वेळ लागू शकतो परंतु या अल्गोरिदममुळे अंकांच्या संख्येच्या प्रमाणात वेळ लागतो कारण 10 ते 9 मध्ये अंदाजे 10 अंक असतात ते फक्त 10 स्टेप्स घेतील म्हणून या आवृत्तीमध्ये कार्यक्षमतेत नाट्यमय सुधारणा आहे आपण हा कोर्स करत असताना काही बघू हा कोर्स प्रोग्रामिंग डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम बद्दल आहे एखाद्या कार्यक्रमात दिलेल्या कल्पना व्यक्त करण्याचा प्रोग्रामिंग हा सर्वोत्तम मार्ग आहे याबद्दल चर्चा करतो जेणेकरून ते योग्य आणि वाचणे आणि देखरेख करणे सोपे आहे म्हणून प्रोग्रामिंग भाग आहे तुम्ही कसे लिहाल तुम्ही तुमच्या कल्पना अगदी स्पष्ट पद्धतीने कसे व्यक्त करता परंतु कल्पना स्वतःच स्पष्ट असणे आवश्यक आहे आणि येथूनच डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम सुरू होते त्यामुळे तुम्ही सुंदर गद्य लिहू शकता परंतु तुमच्याकडे कल्पना असू शकत नाही किंवा तुमच्याकडे खूप तेजस्वी कल्पना असू शकतात परंतु तुम्ही स्वतःला अडाणीपणाने व्यक्त करू शकता त्यापैकी कोणतेही ऑप्टिमल नाही हे इतर कोणत्याही भाषेत लिहिण्यासारखे आहे तुमच्याकडे व्यक्त करण्यासाठी चमकदार कल्पना असू शकतात परंतु जर तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकत नसाल तर तुम्ही कल्पनांशी संवाद साधता त्याचा प्रभाव कमी होतो आपल्याला कल्पनांची आवश्यकता आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी आपल्याला भाषेची आवश्यकता आहे प्रोग्रामिंग ही कल्पना व्यक्त करण्याबद्दल आहे परंतु कल्पना स्वतः अल्गोरिदम आणि डेटा स्ट्रक्चर्स मधून येतात